नमस्कार आत्तापर्यंत आपण तीन महत्वाच्या सर्किट थिअरम्स बद्दल चर्चा केली ते होते नॉर्टन्स थिअरम थेवेनिन्स थिअरम आणि सुपरपोझिशन थिअरम तर आज आपण मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थिअरम बद्दल अधिक चर्चा करणार आहोत बऱ्याच वेळा लोडला पॉवर पुरवण्यासाठी सर्किट डिझाईन केले जाते व्होल्टेज किंवा करंट काढण्याऐवजी आपल्यासाठी लोडला पुरवली जाणारी पॉवर ह्यादृष्टीने जास्त महत्वाचे असते त्यामुळे उदाहरणार्थ कम्युनिकेशन सिस्टम मध्ये असलेली अशी अनेक एप्लिकेशन्स आहेत जिथे लोडला मॅक्झिमम पॉवर पुरवली जाणे अपेक्षित असते तर आता जेव्हा एखाद्या व्यवस्थेमध्ये अंतर्गत लॉसेस माहित असतात तेव्हा आपल्याला काय केले पाहिजे तेव्हा आपल्याला लोडला मॅक्झिमम पॉवर वितरित करताना येणाऱ्या समस्येचे निराकरण करावे लागेल आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे जेव्हा आपल्याला व्यवस्थेमध्ये अंतर्गत लॉसेस दिसतात आणि जर आपण मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थिअरम वापरतो याचा अर्थ त्याठिकाणी लक्षणीय अंतर्गत लॉसेस असतील ते कसे होतील आपण जेव्हा मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थिअरमची तपशीलवारपणे चर्चा करू तेव्हा ही विशेष घटना समजून घेऊ मागील क्लासमध्ये चर्चा केलेला थेवेनिन्स इक्विव्हॅलंट आता लिनिअर सर्किट मधील मॅक्झिमम पॉवर काढण्यासाठी वापरला जाऊ शकतो त्यामुळे कोणत्याही प्रकारचे नेटवर्क आपल्याकडे असेल समजा आपल्याकडे 2 टर्मिनल नेटवर्क आहे आणि हे लिनियर नेटवर्क आहे ते पहा त्यामुळे हे नेटवर्क थेवेनिन्स इक्विव्हॅलंटने बदलता येऊ शकते हे आपण आधीच पाहिले जेव्हा थेवेनिन्स इक्विव्हॅलंट बद्दल आपण चर्चा केली होती त्यामुळे आता आपल्याकडे जे कुठलेही नेटवर्क असेल त्यांना आपण त्यांच्या इक्विव्हॅलंट थेवेनिन्स व्होल्टेज आणि थेवेनिन्स रेझिस्टन्सने दर्शवू शकतो थेवेनिन्स इक्विव्हॅलंट वापरून टर्मिनलच्या ठिकाणी आपल्याला लोड द्यावा लागेल हे आत्ताच आपण पाहिले त्यानंतर हे नेटवर्क कोणत्या अटींवर लोडला मॅक्झिमम पॉवर देईल हे आपल्याला काढायला लागेल त्यामुळे येथे लोड हा व्हेरिएबल आहे असे आपण गृहीत धरत आहोत त्यामुळे मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर अटीनुसार आपण लोड बदलु शकतो त्यामुळे आता जर आपण नेटवर्कचा थेवेनिन्स इक्विव्हॅलंट असलेले हे सर्किट पाहिले आणि त्यानंतर RL व्हेरिएबल लोड त्याला दिलेला आहे तर या केसमध्ये पॉवर काय असेल पॉवर i2R असेल या केसमध्ये रेझिस्टन्स R हा RLआहे कारण आपल्याला ह्या रेझिस्टन्स RL ने किती पॉवर दिली हे काढायचे आहे त्यामुळे करंटची व्हॅल्यू iVThRThRLअसेल त्यानंतर करंटचा वर्ग गुणिले RL ही पॉवर ची एकूण व्हॅल्यू असेल की जी लोडला दिली जाईल आता जर आपण हे ठराविक इक्वेशन पाहिले तर VThआणि RTh स्थिर आहेत कारण एका ठराविक वेळेला हाच नेटवर्कचा इक्विव्हॅलंट असेल त्यामुळे त्या ठराविक क्षणाला VTh आणि RTh यांच्या व्हॅल्यू स्थिर असतील फक्त एकच गोष्ट ती म्हणजे या सर्किटमध्ये RL हा व्हेरिएबल असेल त्यामुळे आता जर आपण RLची व्हॅल्यू समजा 0 ते इनफायनाईट अशी बदलली आणि नेटवर्कने लोडला पुरवलेली पॉवर आपण मोजली तर त्यानंतर या आकृतीत दाखविल्याप्रमाणे दिसणारा कर्व्ह काढू शकता त्यामुळे जेव्हा आपण RLची व्हॅल्यू वाढवायला सुरुवात कराल तेव्हा आपण पहाल की ठराविक लोडसाठी लागणारी पॉवर वाढत जाते हे आणि आता एका विशिष्ट ठिकाणी पॉवर मॅक्झिमम असेल आणि त्यानंतर जरी RL ची वाढत राहिली तरी पॉवर ची व्हॅल्यू पुन्हा कमी होण्यास सुरुवात होईल त्यामुळे यावरून आपल्याला समजू शकेल की तिथे असा एक क्षण आहे ज्याठिकाणी लोडला मॅक्झिमम पॉवर पुरवली जाईल आणि आता आपल्याला काय करायचे आहे आपल्याला अशा कोणत्या अटीनुसार किंवा ह्या RLच्या कोणत्या व्हॅल्यूसाठी नेटवर्क लोडला मॅक्झिमम पॉवर पुरवेल हे शोधून काढायचे आहे तर आता RL हा 0 ते इन्फिनिटी बदलत असल्यामुळे त्याच्या व्हॅल्यू काढण्याचा प्रयत्न करुया ज्या व्हॅल्यूसाठी मॅक्झिमम पॉवर दिली जाते ती व्हॅल्यू RLRTh असेल जर आपण ही आकृती पाहिली RL ची व्हॅल्यू जेव्हा RTh एवढी होते तेव्हा लोडला मॅक्झिमम पॉवर दिली जाते त्यामुळे ह्या ठराविक नेटवर्कमध्ये जेव्हा RLची व्हॅल्यू थेवेनिन्स रेझिस्टन्सएवढी असेल तेव्हा मॅक्झिमम पॉवर दिली जाते आता आपण कॅल्क्युलेट केल्याप्रमाणे पॉवर p च्या सहाय्याने हे आपण काढू शकतो RL हा RTh शी समान आहे हे आपण कसे म्हणू शकतो ते पाहूया त्यामुळे आपल्याला इष्टतम स्थिती काढण्याची आवश्यकता आहे आपल्याला काय करावे लागेल इथे दिलेले फंक्शन p ला डिफरन्शिएट करावे लागेल आता पॉवर अशाप्रकारे लिहिली जाते pi2RLVThRThRL2RL त्यामुळे मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थिअरम सिद्ध करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल या इक्वेशनमध्ये दिल्याप्रमाणे आपल्याला p ला RLबरोबर डिफरन्शिएट करावे लागेल आणि त्यानंतर आपण मॅक्झिमम व्हॅल्यू मिळाली की नाही हे काढण्यासाठी आपल्याला dpdRL0 असे सेट करावे लागेल त्यामुळे आपल्याला p ला RLबरोबर डिफरन्शिएट करावे लागेल जो केवळ एकच व्हेरिएबल ह्या इक्वेशनमध्ये आहे त्यामुळे जर आपण पॉवर इक्वेशन डिफरन्शिएट केले तर आपल्याला मिळेल dpdRLVTh2RThRL2 2RLRThRLRThRL4 VTh2RThRL 2RLRThRL3 त्यामुळे जेव्हा आपण त्याला 0 बरोबर समान करतो तेव्हा आपल्याला टर्म RThRL 2RL0 मिळते म्हणून RTh RL0 आणि शेवटी आपल्याला RThRL मिळते जेव्हा लोड रेझिस्टन्स हा थेवेनिन्स रेझिस्टन्स इतका समान असतो तेव्हा मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर होते हे आपण पॉवर p चा RL या व्हेरिएबल बरोबर डेरिव्हेटिव्ह काढून सिद्ध केले आणि आता आपल्याला माहित आहे की जेव्हा डेरिव्हेटिव्ह dpdRL0 या अटीनुसार जी RL ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल ती आपण पॉवर p साठी वापरली तर पॉवर कदाचित मॅक्झिमम किंवा कमीत कमी असू शकते त्यामुळे आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेऊन काढलेली ही अट खरोखर मॅक्झिममसाठी आहे किंवा नाही हे शोधावे लागेल त्यामुळे आता आपल्याला काय करावे लागेल आपल्याला पॉवर p चा RLबरोबर डबल डिफरन्शिएट करावे लागेल आणि ते शून्यापेक्षा कमी आहे हे दाखवावे लागेल या स्लाईड मध्ये दाखवल्याप्रमाणे हे सोडवल्यानंतर आपल्याला डबल डिफरन्शिअल शून्यपेक्षा कमी मिळेल आणि त्यामुळे जेव्हा लोड रेझिस्टन्स हा थेवेनिन्स रेझिस्टन्स समान असतो तेव्हा मॅक्झिमम पॉवर लोडला पुरवली जाते त्यामुळे जेव्हा आपण आता कॅल्क्युलेट केलेली RLRTh ही व्हॅल्यू पॉवर च्या इक्वेशनमध्ये वापरू pi2RLVThRThRL2RL नेटवर्ककडून लोडला पुरवली जाणारी मॅक्झिमम पॉवर pmaxVTh24RTh असेल आणि लक्षात घेण्याजोगी आवश्यक गोष्ट म्हणजे जेव्हा RLRThअसेल तेव्हाच ही व्हॅल्यू वैध असेल त्यामुळे जेव्हा RLची व्हॅल्यू RTh पेक्षा जास्त किंवा कमी असेल तेव्हा आपल्याला लोडला पुरवली जाणारी पॉवर काढण्यासाठी नेहमीचे i2RL हे सूत्र वापरावे लागेल आता जर RThला सर्किट मधील लॉस समजला तर काय होते जर आपल्याकडे अशाप्रकारचे हे नेटवर्क असेल आणि आपण ह्या एक्स्टर्नल टर्मिनल a b ला लोड जोडत आहात हे नेटवर्क थेवेनिन्स इक्विव्हॅलंटने दाखवलेले असेल परंतु येथे RThची व्हॅल्यू म्हणजे इतर काही नसून नेटवर्क मधील एकूण लॉस आहे आणि त्यानंतर जर आपण मॅक्झिमम पॉवर च्या अटी प्रमाणे लोड RL जोडला तर जरी सोर्सकडून लोडने मॅक्झिमम पॉवर घेतली तरी लॉसेस देखील मॅक्झिमम असतील त्यामुळेच जेव्हा व्यवस्थेमध्ये लॉसेस असतात तेव्हा मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफरची अट उपयोगात येत नाही त्यामुळे ह्या केसमध्ये व्यवस्थेमध्ये जे काही आपल्याला मिळते ते म्हणजे लोड ने घेतलेली पॉवर समान असते तर आता आपण काय म्हणू शकतो सोर्सकडून मॅक्झिमम पॉवर मिळवणे आणि लोडला मॅक्झिमम पॉवर वितरित करणे यामध्ये एक वेगळा फरक आहे आता जेव्हा लोड योग्य प्रमाणात आहे म्हणजे रेझिस्टन्स हा नेटवर्कच्या थेवेनिन्स रेझिस्टन्स समान आहे तेव्हा नेटवर्क कडून मॅक्झिमम पॉवर मिळवेल लोड रेझिस्टन्स मधील कोणताही बदल असेल म्हणजे मग तो थेवेनिन्स रेझिस्टन्स नुसार वाढत असेल किंवा कमी होत असेल तरी लोडला पुरवली जाणारी पॉवर मात्र त्यामुळे कमी होईल आता दुसऱ्या बाजुस आपण म्हणू शकतो की आपण मॅक्झिमम शक्य असलेला करंट मिळवून सोर्सकडून मॅक्झिमम शक्य असलेली पॉवर मिळवू शकतो हीच ती अट होती जेव्हा आपण म्हणतो की सोर्स लोडला मॅक्झिमम पॉवर वितरित करत असतो आता सोर्सकडून मॅक्झिमम पॉवर मिळवणे याचा अर्थ काय होतो ते आपण पाहूया जेव्हा आपल्याला सोर्सकडून मॅक्झिमम पॉवर मिळवायची असते याचा अर्थ आपल्याला सोर्सकडून मॅक्झिमम शक्य असेल असा करंट मिळवणे होय हे कसे साध्य केले जाईल टर्मिनल्स शॉर्ट करून हे सहजपणे साध्य करता येते कारण फक्त त्याच परिस्थितीत सोर्सकडून मॅक्झिमम करंट दिला जाऊ शकतो त्यामुळे त्या केसमध्ये काय होईल आपण लोडला प्रभावीपणे शून्य पॉवर वितरित कराल त्या केसमध्ये R ची व्हॅल्यू शून्य असेल कारण आपण टर्मिनल्स शॉर्टसर्किट केलेले आहेत मॅक्झिमम पॉवर मिळवणे आणि लोडला मॅक्झिमम पॉवर वितरित करणे यामध्ये एक वेगळा फरक आहे हे आता आपल्याला समजू शकते म्हणून मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थिअरम तेव्हाच लागू पडू शकतो जेव्हा आपण म्हणता की सोर्स लोडला मॅक्झिमम पॉवर वितरण करत आहे जेव्हा आपण मॅक्झिमम पॉवर मिळवणे असे म्हणतो त्याचा अर्थ असा की त्या परिस्थितीमध्ये आपण फक्त सोर्स टर्मिनल्सचे वर्गीकरण करत असता आणि सोर्सकडून करंट आउटपुट मॅक्झिमम वाढवण्याचा प्रयत्न करत असता आता आपल्याला आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थिअरमचा अर्थ काहीवेळा चुकीचा लावला जातो साधारणत होते काय की आपण मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थिअरमची इष्टतम लोड निवडण्यासाठी अशी मांडणी केली ज्यामुळे मॅक्झिमम पॉवर शोषली जाईल परंतु जर लोड स्थिर आहे याचा अर्थ रेझिस्टन्स आधीच निश्चित केलेला आहे त्यामुळे मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थिअरम आपल्याला मदत करू शकणार नाही कारण आपण लोडची व्हॅल्यू म्हणजे RLआता व्हेरिएबल घटक नसून स्थिर आहे तर आपला RTh नेटवर्क मधील घटकांनुसार तसाही बदलेल तर आपले VTh आणि RTh आधीच निश्चित आहेत जर RL देखील निश्चित केला तर आपण मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफरची अट मिळवू किंवा ठरवू शकणार नाही त्यामुळे अशाप्रकारे जर लोड रेझिस्टन्स आधीच निश्चित असेल तर मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थिअरम काम करणार नाही आता समजा सहजपणे जर आपण RTh व्हेरिएबल केला अशा केसमध्ये नेटवर्कच्या थेवेनिन्स इक्विव्हॅलंट रेझिस्टन्सला आपल्याला लोडसारखे समान करायचे असेल तर मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफरच्या परिस्थितीबाबत कोणतीही खात्री देता येणार नाही कारण खरंतर नेटवर्कमध्ये व्यावहारिकदृष्ट्या काही लॉस निर्माण करणारे घटक देखील असतात त्यामुळे ह्या उपलब्ध असलेल्या लॉस निर्माण करणाऱ्या घटकांमुळे त्या घटकांमधील पॉवर कमी होते आणि त्या केसमध्ये जे सर्किट आपण थेवेनिन्स इक्विव्हॅलंट म्हणून पाहता ते आपल्याला मॅक्झिमम पॉवर ची अट शोधून काढण्यासाठी उपयुक्त ठरू शकणार नाही कारण त्यामध्ये नेहमी लॉस निर्माण करणारा एक घटक असेल आणि तो घटक ती अट देणार नाही ज्यामध्ये आपल्याकडे RThRLअसेल त्यामुळे व्यावहारिक दृष्ट्या आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी अशी गोष्ट आहे की जी आपल्याला सतत पहावी लागेल ती म्हणजे सर्किटमध्ये पॉवर लॉस आहे किंवा नाही आता एका उदाहरणाच्या मदतीने मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थिअरम समजून घेऊया आकृतीत दिल्याप्रमाणे आपल्याकडे हे सर्किट आहे आता आपल्याला मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर काढायचा आहे RL च्या कोणत्या व्हॅल्यूसाठी आपल्याला मॅक्झिमम पॉवर मिळेल तर पहिली पायरी काय आहे पहिली पायरी या सर्किटचे टर्मिनल्स a b च्या डाव्या बाजूला असलेले थेवेनिन्स इक्विव्हॅलंट काढणे ही असेल तर यासाठी आपल्याला काय करावे लागेल आपल्याला सर्वप्रथम व्होल्टेज सोर्स ला शॉर्टसर्किट आणि करंट सोर्स ला ओपनसर्किट करावे लागेल त्यामुळे आपण थेवेनिन्स रेझिस्टन्स काढू शकता आता जर आपण हे सर्किट पाहिले व्होल्टेज सोर्सला शॉर्टसर्किट आणि करंट सोर्सला ओपन सर्किट केल्यानंतर 6 ओहम रेझिस्टन्स 12 ओहम रेझिस्टन्स बरोबर पॅरलल होईल आणि हे 3 ओहम आणि 2 ओहम रेझिस्टन्स सीरिजमध्ये असतील तर RTh ची व्हॅल्यू काय असेल

RTh236।।125612189 पुढील अवघड काम म्हणजे थेवेनिन्स व्होल्टेज VTh ची व्हॅल्यू काढणे आहे आता जर सोर्सेस पुन्हा एकदा सर्किटमध्ये ठेवून आपण हे सर्किट पहाल सर्किटमध्ये आपल्याला दोन मेश दिसतील मेश 1 मधील मेश करंट i1आहे मेश 2 मधील मेश करंट i2आहे आणि टर्मिनल्स a b च्या ठिकाणी असलेले व्होल्टेज VTh आहे असे समजू त्या केसमध्येआपण जर सर्किट पाहिले तर i2 2A आहे आता आपण या ठराविक मेशसाठी KVL लिहिला आपण काय लिहाल आपण लिहाल 1218i1 12i20 जर आपण i2ची व्हॅल्यू पहिल्या इक्वेशनमध्ये वापरुन सोडवले तर आपल्याला मिळेल i1 23 A पुढे आपल्याला आकृतीप्रमाणे पाहायचे आहे कीVTh हे करंट सोर्सच्या ठिकाणचे व्होल्टेज आहे कारण 2 ओहम रेझिस्टरमध्ये कोणताही करंट राहणार नाही कारण ते ओपनसर्किट आहे त्यामुळे VTh करंट सोर्सच्या ठिकाणचे व्होल्टेज असेल त्यामुळे या केसमध्ये आपण काय लिहू शकाल जर या ठराविक भागासाठी आपण KVL वापरला तर आपल्याला मिळेल 126i13i220VTh0 VTh22V तर आता आपल्याला VTh ची व्हॅल्यू मिळाली आहे आणि आपल्याकडे RThची व्हॅल्यू 9 ओहम आहे त्यामुळे आपल्या सर्किटचे थेवेनिन्स इक्विव्हॅलंट 22 व्होल्ट 9 ओहम रेझिस्टन्स बरोबर सीरिजमध्ये असेल आणि त्यानंतर आपल्याला ज्याची किंमत माहित नाही असा लोड RL जोडलेला असेल आता मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थिअरम वापरून आपण काय म्हणू शकता आपण म्हणू शकता की जेव्हा 9 ओहम रेझिस्टन्स लोड RL शी समान असेल तेव्हा मॅक्झिमम पॉवर दिली जाईल त्यामुळे मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफरच्या अटीनुसार 9 ओहम मधील असेल pmaxVth24RL2224913 44W तर याबरोबर आजचे सेशन संपवूया पुढील क्लासमध्ये देखील मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थिअरम बद्दल ज्यामध्ये आपण सर्किटमध्ये जेव्हा इंडिपेंडेंट सोर्सेस उपलब्ध असतील अशा केसबद्दल पुढे चर्चा चालू ठेवूया लोडला मॅक्झिमम पॉवर वितरित केली जाईल ते आपण कसे कॅल्क्युलेट कराल ते पाहू धन्यवाद